सर्वांना नमस्कार या वर्गात आपण एनालॉग ते डिजिटल रूपांतरण यावर चर्चा सुरू करुया तर आपण पुढील संकल्पना शिकूया सायमलटेनियस कन्व्हर्जन आणि फ्लॅश कन्व्हर्टर टाइप एनालॉग ते डिजिटल कनवर्टर एडीसी या पद्धतीचा वापर आणि मग आपण काउंटवर आधारित रूपांतरण या वर चर्चा करू आणि कंटीन्यूऊस रूपांतरण सुद्धा तर या तीन गोष्टी आपण आजच्या वर्गात घेत आहोत प्रथम आपण सायमलटेनियस कन्व्हर्जन ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करू तर त्यासाठी आपण एक लहान उदाहरण बघूया जे डाव्या बाजूला दिसेल तर तेथे एक एनालॉग इनपुट व्होल्टेज आहे जे शून्य ते व्ही व्होल्टच्या रेंज नी मर्यादित आहे आपण असा विचार करूया आणि हे तीन कंपॅरेटर इनपुटच्या समांतर आहे येथे तीन कंपॅरेटर इनपुट आहेत तीन कंपॅरेटर सी 1 सी 2 आणि सी तीन 3 आणि या प्रत्येक कंपॅरेटर ला तीन भिन्न प्रकारचे रेफेरेंस व्होल्टेज मिळाले तर प्रथम ते व्ही भागिले चार आहे अधिक व्ही भागिले चार सेकंड अधिक व्ही भागिले दोन आणि थर्ड प्लस तीन गुणिले व्ही भागिले चार हे समजले तर एनालॉग इनपुटच्या वेगवेगळ्या व्होल्टेज रेंजसाठी आउटपुट सी 3 सी 2 सी 1 काय असेल तर हे ट्रूथ टेबल च्या या भागामध्ये दिसले की इथे हे पिवळे बॉक्स आहे जेथे आपण पाहू शकता की इनपुट आणि आउटपुट हे विशिष्ट ब्लॉक संबंधित आहे तर या इनपुट साठी 0 ते अधिक वी भागिले चार आहे तर इथे काय होत आहे तर या प्रत्येक बाबतीत इनपुट हे थ्रेशोल्ड व्होल्टेजपेक्षा किंवा प्रत्येक कॅम्परेटोरसाठी जे रेफेरेंस व्होल्टेज आहे त्या पेक्षा कमी आहे त्यामुळे प्रत्येक कॅम्परेटोर चे आउटपुट शून्य होईल तर हे अश्या प्रकारे आहे आता इनपुट जेव्हा अधिक व्ही भागिले चार ते अधिक व्ही भागिले दोन पर्यंत आहे या साठी काय होईल तर हा विशिष्ट कॅम्परेटोर थ्रेशोल्ड वर असेल हे स्पष्ट आहे का तर हा कॅम्परेटोर आपल्याला आउटपुट 1 देईल देतो म्हनजे सी एक हा 1 असेल उर्वरित प्रकरणांसाठी तो त्रेशहोल्ड व्ही पेक्षा कमी असेल थ्रेशोल्ड व्ही भागिले दोन आहे हे व्ही भागिले दोन पेक्षा कमी आहे आणि हे तिन गुनिले व्ही भागिले चार आहे आणि ते देखील तिन गुनिले व्ही भागिले चार पेक्षा कमी आहे तर आता परिस्थिती आहे जिथे रेंज व्ही भागिले दोन ते तीन गुनिले व्ही भागिले चार पर्यंत आहे तेव्हा काय होत ते आपण पाहू शकतो हे नक्किच थ्रेशोल्ड वोल्टेज आणि रेफेरेंस वोल्टेज पेक्षा जास्त आहे तर त्यावेळी सी एक आणि सी दोन उच्च असेल आणि सी तीन आहे शून्य असेल आणि जेव्हा ते तीन गुणिले व्ही भागिले चार ते अधिक व्ही च्या रेंज मध्ये जाते तेव्हा प्रत्येक कंपेरेटर चे इनपुट वोल्टेज हे रेफ़ारेंस व्होल्टेजपेक्षा अधिक असते म्हणूनच या विशिष्ट प्रकरणात पाहू शकता की सर्वांना आऊटपुट 1 दिले जाईल बरोबर तर 3 कंपेरेटर च्या मदतीने अनालॉग इनपुटच्या 4 रेंज़ 3 कंपॅराटोर आऊपुट ला मॅप केल्या आहेत आता या प्रकारे सी 3 सी 2 सी 1 आणि 4 रेंज आहेत जर तुम्हाला त्यास डिजिटल मध्ये एन्कोड करायचं असेल तर हे एनालॉग व्होल्टेज ते डिजिटल आहे तर ह्या ४ रेंजेस आहे आणि आपल्याला माहित आहेच कि 4 रेंजेस साठी 2 बायनरी कोड भरपूर आहे तर एक 0 0 दुसरे 0 1 तिसरा 1 0 आणि 1 1 बरोबर आपण पाहिल्याच्या 3 आउटपुट C3 C2 C1 ऐवजी एन्कोडिंग स्कीम वापरू शकतो जिथे सी 3 सी 2 सी 1 इनपुट असेल आणि आपल्याला बायनरी आउटपुट मिळेल ज्या साठी आपण पुढील प्रमाणे अनुसरण करूया जेव्हा सर्व 0 म्हणजे 0 ते अधिक व्ही भागिले 4 तर आउटपुट 0 0 असेल जेव्हा अधिक व्ही भागिले 4 ते अधिक व्ही भागिले 2 पर्यंत असेल सी 3 सी 2 सी 1 हे 0 0 1 असेल ते 0 1 असेल पुढील 1 0 आणि नंतर 1 1 असेल हि एक प्रकारची मॅपिंग आहे ज्याचा आपण विचार केला हे ठीक आहे तर हे एन्कोडिंग कसे केले जाईल तर या एन्कोडिंग साठी आपण कंसात असलेल्या रेलशनशिप ला जवळून बघू तर आपण हे पाहू शकतो कि आउटपुट हे २ चा घातांक 1 अश्या संबंधात आहे हे आपण डी ए सी च्या बायनरी प्रतिनिधीत्व साठीवापरतो अशाच प्रकारे आपण एडीसीबद्दल योग्य विचार बघत आहोत तर हे 1 आहे जेव्हा सी 2 1 असेल तुम्ही बघू शकता की सी 2 येथे 1 आहे आणि 2 चा घातांक 1 आहे सी 2 0 आहे आणि हे 0 आहे तर हेच आपण ओळखू शकतो तर त्यापासून आपण लिहू शकतो 2 चा घातांक 1 हे आउटपुट हे सी 2 च्या बरोबर आहे त्यामुळे एन्कोडर लॉजिक सर्किट मध्ये सी 2 हा थेट 2 चा घातांक 1 ला जोडलेला आहे तर त्यासाठी अन्य गेट्स किंवा इतर काहीही आवश्यक नाही हे ठीक आहे का आता 2 चा घातांक 0 हे आउटपुट सी 3 1 आहे जर सी 3 1 असेल तर हे 1 असेल जेव्हा सी 3 0 असेल हे आपल्याला माहिती नाही म्हणजे जेव्हा 1 होते तेव्हा ते 1 होते जेव्हा सी 3 0 आहे या प्रकरणांमध्ये आपल्याला आणखी काही संबंध शोधावे लागेल सम ऑफ प्रॉडक्ट संबांधासाठी तर ही पहिली गोष्ट आहे जी आपण ओळखू शकतो आणि या विशिष्ट 1 साठी आपण एक विशिष्ठ संयोजन बघूशकतो जेव्हा सी 2 0 आहे आणि सी 1 1 आहे जे हे फक्त या विशिष्ट वेळीच उद्भवत आहे तुम्हाला माहित आहे सी 3 सी 2 सी 1 चे संयोजन आपण करू शकतो की जेव्हा आपण अशी एनालॉग इनपुट व्होल्टेज आणि जनरेटर कॅम्परेटोर आउटपुट ची तुलना करतो तर आपण या वेळी बघतो कि सी 2 0 आणि सी 1 1 आणि आऊटपुट 1 आहे तर आपण सी 3 अधिक हे सी 2 प्राइम सी 1 लॉजिक स्टेटमेंट लिहू शकतो तर या एन्कोडर मध्ये हे आपल्याला समजले तर हा एक एनालॉग इनपुट व्होल्टेज आहे हे कॅम्परेटोर आउटपुट आहेत तर हे लॉजिक ब्लॉकवर जाईल आणि हे आहे एन्कोडर आणि याचा आउटपुटमध्ये 2 डिजिटल आउटपुट असतील तर 1 एनालॉग इनपुट 2 डिजिटल आउटपुट च्या मदतीने आपल्यास 4 रूपांतरण मिळतातएनालॉग ते डिजिटल रूपांतरण 2 बिट ते ठीक आहे सायमलटेनीयास रूपांतरण पद्धतीने आता आपल्याला जर आधीचांगले रेसोलुशन हवेअसेलतर 3 बिट रुपरंतरण पद्धत आणि त्यासाठी 8 पातळी असतील म्हणजे अश्या प्रकारचा प्रस्ताव बरोबर आहे तर आपण आता 3 बिट रूपांतरण बघत आहोत तर 8 पातळी साठी किती कंपॅरटर आवश्यक असेल जसे आपण बघितले 4 लेव्हल्ससाठी 3 कंपॅक्टर आवश्यक आहेत कारण सर्वप्रथम प्रत्येकाच्या लेवल खाली असलेले एक येतात त्या बरोबर तुलना करण्यासाठी तर 8 पातळीसाठी 3 बिट रूपांतरणासाठी आम्हाला 7 कंपॅरटर आवश्यक आहेत ते आहे ठीक आहे तर 7 कंपॅरटर कसे आउटपुट उत्पन्न करतात ते आपल्याला माहित आहे त्या साठी आपण विशिष्ट टेबल तयार करू शकतो आणि या सी 1 ते सी 7 आऊटपुट आपण एन्कोडर मधून पास करू शकतो हे आहे सी 1 हे सी 2 ते सी 7 एन्कोडरद्वारे जाऊ शकते 2 चा घातांक 2 2 चा घातांक १ आणि 2 चा घातांक 0 हा आहे एन्कोडर तर आपण या साठी तर्क विकसित करू शकतो आणि त्यासाठी आपण मागील केस मध्ये संबंध कसे तयार केले ते बघितले तर सारखे आपण लिहू शकतो आणू त्या नंतर आपण बघू शक्तो की 2 चा घातांक 2 हे आउटपुट हे आपण थेट सी 4 पासून घेऊ शकतो जसे आपण आधीच बघितले कि 2 चा घातांक 1 हा थेट सी 2 पासून घेतला जे 2 बिट रुपातंरण होते त्यश्चाच प्रकारे सी 4 घेतले त्या मुले २ चा घातांक 1 हा सी 6 ऑर सी 4 प्राईम सी 2 आणि आपण हा संबंध पुढे वापरू तर हे आपण करू शकतो म्हणजे टेबल रेखाटून आणि नंतर त्यास आपल्यास माहित असलेल्या 3 बिटवर मॅपिंग करून 8 पातळी तयार करणे जसे 4 स्तरासाठी आपण 2 बिट प्रतिनिधित्वासाठी केले तर 7 कॅम्परेटर आउटपुट आणि 3 बिट मॅपिंग आणि अशा प्रकारे आपण एन्कोडिंग पूर्ण केली तुम्हाला हा भाग समजला आहे ना तर हे एन बिट एडीसी पर्यंत वाढवता येऊ शकते आणि आपल्याला माहित आहे कि त्या साठी कॅम्परेटर ची संख्या २ चा घातांक एन वजा १ असेल तर बिट ची संख्या जशी वाचेल तशी कॅम्परेटर ची संख्या वाढत जाईल परंतु हि पद्धत खूप वेगवान आहे कारण समांतर तुलना केली जात आहे आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला एडीसी तयार करायचा असतो तेव्हा फ्लॅश कन्व्हर्टर योग्य आहे परंतु कॅम्परेटर ची संख्या हि मर्यादा तर ज्या साठी जास्त पावर ची गरज असते व हे अधिक महाग होते आणि आणि हे किती वेगवान आहे याबद्दल आपण एडीसीच्या काही इतर प्रकारांवर चर्चा केल्या नंतर पाहूया आणि मग आपल्याकडे तुलना करण्याचा अधिकार असू शकेल आणि हे रेफेरेंस वोल्टेज व्ही भागिले 8व्ही भागिले 4 हे रेफेरंस व्होल्टेज आहे जे आवश्यक आहेत यापूर्वी आपण बघितले आहे जे आहे व्ही भागिले 4 व्ही भागिले 2 3 व्ही भागिले 4 तर हे अचूक व्हॉल्टेज प्रेसिजन वोल्टेज विभाजक नेटवर्कद्वारे प्राप्त केले जाऊ शकते तर अश्या प्रकारे बरोबर मिळू शकते आणि आपण हे देखील लक्षात घेतले की हे एन्कोडिंग प्रायॉरीटी एन्कोडर वापरुन प्राप्त केले जाऊ शकते जे ऑफ द शेल्फ आयसी 9318 म्हणून उपलब्ध आहे आणि येथे आपण जे काही तर्कशास्त्र पाहू शकता तर त्या साठी हा ब्लॉक बघू शकता आणि शेवटी आउटपुट हे आऊटपुट रजिस्टर मध्ये संग्रहीत केले जातात जेणेकरून तुम्हाला त्याचा वापर नंतर करता येईल तरअशाप्रकारे फ्लॅश कन्व्हर्टर आणि हे एडीसी प्राप्त केले जाऊ शकते आता इथे कॅम्परेटर ची संख्या वाढत आहे आणि जे जास्त उपयोगी नाही त्यासह खर्च वाढत आहे वीज बजेट सुद्धा प्रमाणात वाढत आहे तर मग आपण काहीतरी विचार करू शकतो का ज्यांनी कंपॅरेटर्स ची संख्या कमी होऊ शकते तर अशी एक स्कीम आहे जी काउंटर बेस्ड मेथड आहे जिथे आवश्यक कंपॅरेटरची संख्या फक्त एक आहे आधी जे समांतर होते ते आता अनुक्रमिक केले आहे तर अर्थातच आपण वेळेमधला ट्रेडऑफ बघू शकता तर आता अधिक वेळ लागेल तर चला ते कसे कार्य करते ते बघू तर आपण येथे एक ब्लॉक आहे आणि हा एक काउंटर अधिकार आहे तर हा काउंटर सुरुवातीला रीसेट केला असतो आणि तो प्रारंभिक 0 0 आहे आणि मग त्यात वाढ होते आणि जेव्हा ती वाढते तेव्हा आपण हा डीएसीची व्यवस्थेचा प्रकार पाहिला आहे तर तेथे एक लेवल ऍम्प्लिफायर आहे येथे बायनरी लॅडर आहे तर हे लॅडर आउटपुट हे एनालॉग आउटपुट जे डीएसी मधून मिळेल ते स्टेप्स सारारखे आउटपुट असेल तर हे आउटपुट येथे येईल आणि हे कॅम्परेटोर आहे ज्या बद्दल मी बोलत आहे आणि हे अनालॉग इनपुट व्होल्टेज आहे जशी काउंटर व्हॅल्यू वाढते हे व्होल्टेज सतत वाढत असते आणि जेव्हा ती ओलांडल्या जाते जेव्हा हे एनालॉग इनपुट व्होल्टेजपेक्षा जास्त असेल आणि आउटपुट बदलते आणि हे कॅम्परेटोर आउटपुट गेट आणि कंट्रोल सर्किटवरला जाते जे आपण नंतर थोड्या वेळाने बघूया आणि ते आता काउंटरवर क्लॉकिंग प्रतिबंधित करते तर जी काही काउंटर व्हॅल्यू आहे ती एनालॉग इनपुट व्होल्टेजशी संबंधित असते आणि हे काउंटर रूपांतरित मूल्य डिजिटल आउटपुट म्हणून घेतले तर एक कंपॅरेटर मूल्याची तुलना करतो आणि प्रत्येक क्लॉक सायक ला काउंटर आउटपुट च्या द्वारे डीएसी मधून आऊटपुट रूपांतरित करतो म्हणूनच आम्ही प्रत्यक्षात या एडीसी डॅकची चर्चा डीएसी सह सुरू केली कारण डीएसी ही संकल्पना आहे हे लॅडर नेटवर्क एडीसी कॉन्स्ट्रुकशन साठी वापरतात तर केस मध्ये जर एनालॉग व्होल्टेज ची संख्या जास्त असेल आणि जर आपल्याकडे एन बिट असतील तरतुम्हाला माहीतच आहे कि सर्व बिट वापरावे लागेल आणि ते 2 चा घातांक एन पर्यंत जाईल तर जास्तीत जास्त रूपांतरण वेळ हि 2 चा घातांक एन पर्यंत असू शकते बरोबर जर ते 10 बिट एडीसी असेल तर आणि 1 मेगाहेर्ट्ज क्लॉक वापरली असेल तर जास्तीत जास्त रूपांतरण वेळ 2 चा घातांक 10 गुणिले 1 मायक्रो सेकंद म्हणजे 1 024 मिलीसेकंद असेल आणि जर आपण सरासरी घेतली तर काही इनपुट मोठे असतील काही लहान असतील तर हे फक्त सरासरी असेल जे कि 2 नि विभाजित असेल जे पॉईंट 512 0 512 मिलिसेकंद तर हे बरेच हळू आहे परंतु कंपेरेटर ची आवश्यकता कमी असेल म्हणुन हे सर्किट सोपे आहे आता या विशिष्ट सर्किटसाठी गेट आणि कंट्रोल कसे कार्य करते ते पाहू तर हे आहे कंपॅरेटर हे एनालॉग व्होल्टेज आहे हे लॅडर चे आउटपुट जे प्रभावीपणे एडीसी मधे एडीसीसारखे काम करत आहे आणि हे कंपॅरेटर आउटपुट आहे जे लो आहे जेव्हा डीएसीकडून हे रेफरन्स व्होल्टेज काउंटर आउटपुट डीएसीद्वारे थेट एनालॉग आउटपुटमध्ये रूपांतरित केले जाते तर हे आउटपुट वोल्टेज एनालॉग इनपुट व्होल्टेजपेक्षा कमी आहे तर त्यावेळी संगणक आउटपुट कमी आहे तर हे कंपॅरेटर आउटपुट कमी आहे आणि नंतर आपण पाहतो कि ओएस एक शॉट आहे तर सध्या 555 हा मोनो स्टेबल मोडमध्ये कार्यरत आहे म्हणून आपण संभाषणला प्रारंभ करता तेव्हा तर हि आपली सुरुवात आहे तर ताबडतोब काउंटर रीसेट होईल काउंटर रीसेट असेल आणि हा विशिष्ट कंट्रोल फ्लिप फ्लॉप रीसेट असेल आणि काही काळानंतर सेट असेल तर ते काउंटरचे क्लॉकिंग काही प्रमाणात विलंबित होते तर प्रथम याची खात्री दिली जाते की काउंटर रीसेट आहे आणि नंतर हे एक शॉट आउटपुट येथे येत आहे तर एक शॉट आऊटपुट जे उच्च म्हणजे 1 असेल आणि हे 0 आहे तर हे आउटपुट 1 होईल नंतर बरोबर ते 0 होते तर 0 0 म्हणजे मागील मूल्य कायम राहील जेणेकरून हे 0 असेल तेव्हा उर्वरित 1 असेल आणि येथे क्लॉक येत आहे तर हे क्लॉक काउंटरला जाईल प्रत्येक क्लॉकिंग सह तकाउंटर चे मूल्य वाढविले जाईल तर ही क्लॉकिंग घडत आहे बरोबर आणि काउंटर त्याचे मूल्य आणि संबंधित लॅडर आउटपुट वाढवित आहे सोबतच रेफरन्स व्होल्टेज देखील वाढत आहे ठीक आहे आणि हे एनालॉग इनपुट आहे व्होल्टेज पातळी सुद्धा म्हणूनचजी बिंदू रेखा तुम्ही बघत आहेत आणि जेव्हा ती यापेक्षा जास्त होते तेव्हा हे व्हॅल्यू 1 बरोबर होते व कंपॅरटर आउटपुट 1 होते जे आधीपासून 0 होते तर 1 आणि 0 झाले हे 1 होते आणि 0 आहे ते रीसेट होते बरोबर तर हे रीसेट म्हणजे क्लॉक करणे आता थांबले आहे तर एन्ड गेटच्या आऊटपुट क्लॉकिंग आहे थांबलो ठीक आहे का आणि आता जे काही मूल्य आहे तेच आहे ते म्हणजे डिजिटल संबंधित एनालॉग इनपुटचे कोड केलेले मूल्य ते ठीक आहे आता या काउंटरवर आधारित पध्दतीत आपण काय पाहू शकतो की जर स्टार्ट ते येथूनच झाला तर रूपांतरणानंतर लगेच नवीन एनालॉग इनपुट व्होल्टेज सिग्नल येतो आणि अॅनालॉग इनपुट व्होल्टेज हे असे आहे जे तुम्ही इथे पहात आहात आता हि सुरुवात आहे रूपांतरित होत आहे आणि ते रीसेट होत आहे लगेच आपल्याला लक्षात येते कि त्यानंतर लगेच त्याचे रुपांतरण सुरू होते तर पुढील रीसेट होतो पुढची गणना सुरू होते आणि ती या पातळीवर जाईल तर या प्रत्येक प्रकरणात आपण पाहू शकता ही अक्ष वेळ आहे तर रूपांतरण वेळ भिन्न आहे ठीक आहे तर आपण हे पाहू शकतो कि व्होल्टेजच्या अँप्लितुड नुसार अधिक किंवा कमी वेळ लागतो ठीक एकमेकांच्या संदर्भात बरोबर आता जेव्हा हे विशिष्ट डिजिटल कोड अनालॉग सिग्नल कडून पुनर्रचनासाठी पाठविला जातो त्यासाठी एक विशिष्ट पुनर्निर्माण वेळ आहे आता जर ते त्यामधील फरक जर अगदी कमी असेल या प्रकरणा मध्ये आहे तसा तर पुनर्निर्माण हि समस्या असू शकते आणि दुसरी गोष्ट जी आपण पाहतो की प्रत्येक वेळी हे 0 पासून सुरू होते म्हणजे काउंटर 0 पासून सुरु होतो त्यामुळे त्याला लागणारा वेळ वाढत जातो अँप्लिटयूड नुसार त्याचे मूल्य जास्तीत जास्त 2 चा घातांक एन असू शकते तर या कांउंटर पद्धतीच्या मर्यादेवर मात करण्यासाठी हे काय करतात माहित आहे का तर इथे कन्टीनुउस रूपांतराची पद्धत वापरतात तर हे या मूल्या पर्यंत पोहोचले तर नंतर ते 0 वर येत नाही इथे पुन्हा 0 पासून सुरू होत आहे ठीक आहे तर ते 0 वर येत नाही आणि नंतर पुन्हा या मूल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत नाही तर येथून थेट इथे येत आहे तर या प्रकारे बदल होतात तर असे करून जे वेग वाढवला जातो बरोबर आणि यासाठी आपण पाहू शकता की काउंटर वाढत जात आहे आणि इथे मागील व्हॅल्यू वरुन काउंटर खाली खाली येत आहे तर आपल्याला या सर्किट मध्ये अप काउंटर आणि डाउन काउंटर दोन्हीची गरज आहे आम्हाला दोघांची गरज आहे आता यासाठी आपण एक सर्किट वापरतो जो या काउंटर बेस्ड सर्किटचा अपग्रेड आहे जे आपण बघितले आहे तर हा ब्लॉक आपण आधीपासूनच पाहिला आहे तर हा आहे कॅम्परेटर तर इथे या मूल्यावर अॅनालॉग इनपुट कमी आहे कि जास्त आहे त्याशिवाय 0 किंवा 1 मिळत आहे तर त्यास आपण वर किंवा खाली रूपांतरित करू शकतो तर अप म्हणजे काउंटर वाढविणे आणि डाउन म्हणजे काउंटर कमी करणे आणि हे आता फ्लिप फ्लॉप ला नियंत्रित करत हे नियंत्रित फ्लिप फ्लॉप अश्या प्रकारे कार्य करतात म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा क्लॉक येते आणि मोनो शॉट उत्पन्न होतो आणि तो या विशिष्ट फ्लिप फ्लॉप ला रीसेट करतो तर प्रत्येक क्लॉक नंतर हा एक शॉट या एस आर फ्लिप फ्लॉप ला रीसेट करतो आणि त्यानंतर या आऊटपुटवर अवलंबून आणि त्या वरून ठरते गणना वाढेल कि कमी होईल कृपया हा फरक समजून घ्या पूर्वी हे वाढीव गणना होत होती आणि ते परत 0 वर येत होते आणि त्या नंतर परत वाढीव गणना ठीक आहे येथे प्रत्येक वेळी प्रत्येक क्लॉक ला कॅम्पेरेटर चे आउटपुट बघितले जाते आणि ते ठरवते की संख्या वाढवायची आहे ही कमी करायची आहे तर हे तर्कशास्त्र आहे जे आपण येथे शोधू शकता हे स्पष्ट आहे का तर एक शॉट आउटपुट रीसेट होणार आहे तर ते 0 झाल्यावर ते रीसेट होईल आणि नंतर हे 1 0 आहे की हे 1 0 यावर अवलंबून आहे त्यापैकी एक उच्च असेल आणि हे मोजले वाढवले जाईल किंवा कमी असेल तर घटवले जाईल तर पुढच्या क्लॉक नंतर पुन्हा निर्णय घेण्यात येतो तर तेच आपण पाहू शकता तर इथे हे वाढीव गणना होते आणि इथे परत गणना घडवली जाते आणि हे फ्लीप फ्लोपवर आधारित आहे प्रत्येक वेळेस क्लॉक येते आणि हे हे सतत होत राहत तर हा काउंटर रीसेट होत नाही हे स्पष्ट आहे का आणि हे डीएसी आउटपुट अंतिम डिजिटल आउटपुट आहे तर सतत रूपांतरणात इनपुट वोटेज साठी काय होते ते बघू शकता आणि अनलॉग इनपुट व्होल्टेज जे लॅडर वोल्टेज हे काउंटर मूल्याचे डिजिटल ते अनालॉग रूपांतरण आहे तर ते अश्याप्रकारे मॅप करतात तर हे असेच तुम्ही सतत प्रकारच्या रूपांतरणात बघाल तर हा बदल आहे आणि येथे परस्पर बदल इथे पूर्ण झाला आहे तर ते जास्त मूल्य आहे तर हे वाढत आहे इथेखाली जात आहे तर हे आहे गोष्टी पुढे जातील बरोबर आणि या विशिष्ट कन्व्हर्टरमध्ये डिजिटल आउटपुट एनालॉग इनपुट ला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यास एनालॉग ते डिजिटल ट्रॅकिंग प्रकारचे कनव्हर्टर देखील म्हणतात एकदा ते लॉक झाल्यावर ते मूलभूत काउंटर आधारित पद्धतीच्या तुलनेत खूप वेगवान आहे ज्यावर आपण आधीच चर्चा केली आहे म्हणूनच एकदा ते अॅनालॉग इनपुट व्होल्टेजला लॉक झाल्यावर एकतर ते वर जात आहे किंवा खाली येत आहे तेव्हा कमी क्लॉक सायकल आवश्यक आहेत म्हणजे कमी वेळ लागतो त्यास मूलभूत पद्धतीसारखी 0 पासून सुरवात करण्याची आवश्यकता नाही आता अशा काही अतिरिक्त गोष्टी आहेत ज्या या प्रकारच्या अॅनालॉग ते डिजिटल कनव्हर्टर मध्ये कार्यरत असतात तर जेव्हा लॅडर चे ते आउटपुट 1 एलएसबीमध्ये असते त्या वेळेस हे अस्थिर होते तर तुम्हाला माहिती आहे की ते कंपॅरेटर आउटपुट एकतर वर जाते किंवा खाली येते त्यामुळे हे नेहमीच अस्थिर होते तर त्या टाळण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे की जेव्हा आउटपुट वाढेल लॅडर अनालॉग व्होल्टेज जो पर्यन्त अर्ध्या एलएसबीपेक्षा जास्त नसेल तो पर्यंत आउटपुट जास्त होणार नाही तर हे काही त्याव्यतिरिक्त सर्किटमध्ये समाविष्ट आहे तर हे अस्थिरता टाळते आणि त्याचप्रमाणे डाउन आउटपुट जनरेशन साठी समान गोष्ट करतात आणि दुसरा मुद्दा असा कि बहुधा एकापेक्षा जास्त इनपुटसाठी एक विशिष्ट एडीसी वापरला जातो आणि आपण त्यांना क्रमवारीत एकाधिक पद्धतीने रूपांतरित करण्याचा प्रयत्न करीत असतो तर अशा परिस्थितीत या प्रकारचे रूपांतरण योग्य नाही कारण ते लॉकिंगमधून बाहेर येते पण एकदा ते लॉक झाल्यावर ते बरेच जलद असते तर प्रत्येक वेळी या बदलांमधून गेले की आणि ते नवीन रूपांतरण सुरु करते जे योग्य नाही जात नाही शेवटी या प्रकारच्या ए टू कन्व्हर्टर बद्दल एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा अप मोजणी उच्च मूल्यापर्यंत पोहोचते त्यासाठी काही अतिरिक्त सर्किटरी लागते म्हणजे सर्व 1 असतात तेव्हा हे या प्रकारे एनालॉग व्होल्टेज अधिक असते जे काउंटर ला वाढवते आणि सगळे 0 होतात तर त्या वेळी हे आपल्याला माहित नाही ते त्या किंमतीवरच राहिले पाहिजे तर आणखी संख्या वाढू नये जो अतिरिक्त सर्किट ची जबाबदारी असते आणि त्याचप्रमाणे सर्व 0 गाठल्या गेल्यानंतर कोणतीही गणना मोजली जाणार या प्रकरणात सर्व इन्वर्तेड आउटपुट हे डाउन फ्लिप फ्लॉप च्या रीसेट बाजूने लावतात आणि बाकीचे अप फ्लिप फ्लॉप च्या रीसेट ला म्हणून आम्ही या थोडक्यात असे निष्कर्ष काढले कि एकाच वेळी पद्धत ए ते डी रूपांतरणात आपल्याला बरेच कंपॅटर लागतात आणि डिजिटल आउटपुट ला समतुल्य करण्यासाठी एन्कोडर आवश्यक आहे फ्लॅश कन्व्हर्टर हा एकाचवेळी रूपांतरणासाठी उपयुक्त आहेत हे वेगवान आहे परंतु यासाठी मोठ्या संख्येने तुलनाकारांची आवश्यकता आहे तर एन बिट साठी 2 चा घातांक एन वजा 1 ची आवश्यक आहे काउंटर बेस्ड रूपांतरण हे खूप सोपे आहे एक आपण पाहिले आहे की फक्त एक कंपेरेटर करणे आवश्यक आहे परंतु त्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे म्हणून आपण काउंटर वापरुन कॉन्टीनुएस ट्रॅकिंग टाईप रूपांतरण वर जात आहोत ज्यासाठी दोन्ही अप आणि डाउन काउंटर आवश्यक आहेत आणि थोड्या प्रमाणात अतिरिक्त सर्किटरी आणि जेव्हा ते इनपुटला लॉक केले जाते व्होल्टेज त्या वेळेस हे खूप वेगवान असते आणि याला मल्टीप्लेस्ड इनपुट देणे उचित नाही आणि मध्ये अतिरिक्त सर्किटरी जेव्हा अॅनालॉग इनपुट सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही दिशा उच्चतम मूल्य ओलांडते तेव्हा आपण काउन्ट मर्यादित गेट चा देखील समावेश करतो